आपण नुकतेच मॉस ट्रान्झिस्टर सादर केले आहे जे तीन टर्मिनल दोन पोर्ट आहे ज्यामध्ये चांगल्या एम्पलीफायर डिव्हाइसमध्ये असणारी काही कॅरेक्टरस्टिक आहेत या धड्यात आपण मॉस ट्रान्झिस्टरची आणखी काही तपशीलवार कॅरेक्टरस्टिक पाहू आपल्याकडे गेट ड्रेन आणि सोर्स आहे आणि आपल्याकडे जी दोन व्होल्टेज आहेत VGS गेट सोर्स व्होल्टेज आणि VDS ड्रेन सोर्स व्होल्टेज आणि ड्रेन करंट ID गेट करंट IG शून्य आहे ज्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये विश्लेषण आणि अगदी डिझाइनदेखील सोपे करते आता मी क्रूड पद्धतीने करंटला व्होल्टेजचे फंक्शन म्हणून दर्शविले आहे आता मी त्यास अधिक तपशीलवार सांगेन आधीच्या कुठल्याही कॉन्स्टंटची मी व्याख्या केली नाही आता मी हे करीन तर हे सिद्ध होते की हा ID ड्रेन करंट शून्य आहे जर VGS हा V T कॉन्स्टंटच्या इतका किंवा कमी असेल तर मी पुढे स्पष्ट करीन की हे सर्व कॉन्स्टंट काय आहेत ID म्हणजे काही कॉन्स्टंट µnCoxWL2आहे आणि जेव्हा VGS हा V T पेक्षा जास्त मोठा असतो आणि ड्रेन सोर्स व्होल्टेज VDS हे VGS वजा V T पेक्षा कमी असते तेव्हा असे होते आणि तेथे एक तिसरा रिजन आहे जिथे करंट हा कॉन्स्टंट µnCox WLद्वारे केला जातो जो ट्रान्झिस्टर VGS वजा V T स्क्वेअरचा दुसरा कॉन्स्टंट असतो आणि जेव्हा VGS हा V T पेक्षा जास्त मोठा असतो आणि VDS हे VGS वजा V T पेक्षा कमी असते तेव्हा असे होते प्रथम मी या कॉन्स्टंटची व्याख्या करतो इलेक्ट्रिकल व्हेरिएबल्स फक्त हे VGS आणि VDS आहेत उर्वरित टर्म ट्रान्झिस्टरचे काही कॉन्स्टंट आहेत हे V T आणि कृपया त्याचा थर्मल व्होल्टेजसह गैरसमज करून घेऊ नका जे V t द्वारे दर्शविले जाते माझ्या बाबतीत मी नेहमीच थर्मल व्होल्टेजच्या सबस्क्रिप्टसाठी लोअरकेस t वापरतो आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज V T साठी अपरकेस हे थ्रेशोल्ड व्होल्टेज म्हणून ओळखले जाते आणि हे ट्रान्झिस्टरचे कॉन्स्टंट आहे आता तुम्ही ते पाहू शकता की याला थ्रेशोल्ड व्होल्टेज का म्हणतात जर गेट सोर्स व्होल्टेज जे प्रायमरी कंट्रोल आहे हे पोर्ट वन आहे बरोबर ट्रान्झिस्टरचे प्रायमरी कंट्रोल जर या थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा कमी असेल तर आपण असे म्हणू शकता की ट्रांझिस्टर बंद आहे करंट शून्य आहे आता मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे VGS आणि VDS दोन्ही पॉझिटिव्ह आहेत असे गृहित धरून ही समीकरणे लिहिली गेली आहेत आता जेव्हा आपल्यास ट्रान्झिस्टरचा सामना करावा लागतो तेव्हा आपणास असे आढळू शकते की आपण ते वेगवेगळ्या पोलारिटीद्वारे ऑपरेट करू शकाल परंतु आपल्या हेतूंसाठी आपण VGS आणि VDS दोन्ही पॉझिटिव्ह आहेत असे मानू तर जर गेट सोर्स व्होल्टेज थ्रेशोल्ड व्होल्टेजच्या खाली असेल तर ट्रान्झिस्टर चालत नाही आणि करंट शून्य आहे आणि हे कॉन्स्टंट µn आहे जे या विशिष्ट प्रकारच्या मॉस ट्रान्झिस्टरमध्ये चार्ज कॅरियर असलेल्या इलेक्ट्रॉनची मोबिलिटी आहे आणि तेथे Cox आहे जे काही ऑक्साईड कपॅसिटीन्स पर युनिट एरिया आहे हे निदर्शनास येते की मॉस ट्रान्झिस्टरच्या मध्यभागी कॅपेसिटर आहे आणि हे कॅपेसिटरची कॅपेसिटन्स घनता आहे कपॅसिटीन्स पर युनिट एरिया आणि W ट्रान्झिस्टरची रूंदी आहे आणि L ट्रान्झिस्टरची लांबी आहे हे सिद्ध झाले की जर आपण मॉस ट्रान्झिस्टरच्या भौतिक योजनेच्या दृश्याकडे पाहिले तर तेथे एक विशिष्ट लांबी आहे ही बाजू सोर्स आहे ही बाजू ड्रेन आहे आणि तेथे काही रुंदी आहे तर हे असे आहे आणि ट्रांझिस्टरच्या रूंदी ओलांडून वाहून जाणारा करंट ते ड्रेनपासून सोर्सपर्यंत जातो ड्रेन ते स्त्रोत दरम्यानचे अंतर म्हणजे लांबी आणि या रिजनची रुंदी ज्याद्वारे करंट वाहतो ती रुंदी W आता आपल्याला या सर्व गोष्टी आपल्या हेतूंसाठी माहित असणे गरजचे आहे असे नाही आता असे दिसून आले आहे की जेव्हा आपण IC डिझाइन करता तेव्हा आपल्याला स्वतः W आणि L स्वातंत्र्य आहे परंतु जेव्हा आपल्याकडे वेगळा ट्रान्झिस्टर असतो तेव्हा आपल्यासाठी W आणि L निश्चित केलेले असतात म्हणून जिथे आपला प्रश्न आहे तोपर्यंत आपण येथे दिसणारे हे संपूर्ण प्रॉडक्ट घेऊ शकतो µnCox WL जे या सर्व इक्वेशनमध्ये एक कॉन्स्टंट म्हणून दिसते µnCox WL मी याला Kn म्हणून परिभाषित करतो हे मॉस ट्रान्झिस्टरचा करंट एलेमेंट म्हणून ओळखले जाते म्हणून जिथे आमची चिंता आहे ती Kn निश्चित केली आहे आणि W आणि Lमध्ये बदल होत असलेल्या अक्टीविटीजमध्ये किंवा असाइनमेंटमध्ये काही समस्या असू शकतात परंतु µnCox हे आपल्यासाठी फक्त एक दिलेली कॉन्स्टंट आहे ट्रान्झिस्टर बनविलेल्या प्रक्रियेचा हा एक गुणधर्म आहे आणि आपण ते बदलू शकत नाही आणि त्याचप्रमाणे VT आपल्यासाठी आणखी एक कॉन्स्टंट आहे तर मॉस ट्रान्झिस्टरच्या वर्णनात दोन कॉन्स्टंट करंट एलेमेंट Kn आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज VT दिलेले आहेत आता पूर्वी मी तुम्हाला फक्त हे इक्वेशन दाखविले आहे शेवटचा का आहे कारण या प्रकरणात आपण ड्रेन पूर्णपणे गेट सोर्स व्होल्टेज म्हणजे पोर्ट एकवरील व्होल्टेजवर अवलंबून आहे हे पाहू शकता आणि हे पोर्ट टू व्होल्टेजवर म्हणजे ड्रेन सोर्स व्होल्टेजवर मुळीच अवलंबून नाही आणि हा रिजन आहे आपण एक अम्पलीफायर म्हणून ऑपरेट करू इच्छिता कारण या रिजनमध्ये ट्रान्झिस्टर कट ऑफ होतो त्यामुळे तेथे कोणताही करंट नाही डिव्हाइसवरून कोणतेही अंपलिफिकेशन होऊ शकत नाही आता या रिजनमध्ये आपण पाहू शकता की करंट VGS आणि VDS दोन्हीवर अवलंबून आहे आणि हे योग्य नाही कारण या प्रकरणात आपण पहाल की y 2 2 हे शून्य होणार नाही येथे ते शून्य आहे आणि ऑपरेशनचा हा योग्य रिजन आहे तर ज्या रिजनमध्ये ट्रान्झिस्टरमधुन करंट वाहत नाही त्यास कट ऑफ असे म्हणतात आणि गेट सोर्स व्होल्टेज थ्रेशोल्ड व्होल्टेजच्या खाली असल्यास असे होते म्हणूनच याला थ्रेशोल्ड व्होल्टेज म्हणतात आणि दुसरा रिजन जिथे करंट आहे परंतु ते VGS आणि VDS दोन्हीवर अवलंबून आहेत हे ट्रायोड रिजन किंवा लिनियर रिजन म्हणून ओळखले जाते नंतर आपण ते एकतर ट्रायोड किंवा लिनियर रिजन का म्हटले जाते ते पाहू आणि हा आपल्या दृष्टीने सर्वात आवडता रिजन आहे याला सेचूरेशन रिजन म्हणून ओळखले जाते याला सेचूरेशन रिजन असे संबोधले जाण्याची काही ऐतिहासिक कारणे आहेत परंतु आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की ट्रान्झिस्टर चालू करण्यासाठी VGS हा VT पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि VDS हा VGS वजा VT पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जे आपण म्हणत आहोत की पोर्ट टू व्होल्टेज आहे ड्रेन सोर्स व्होल्टेज एका विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आता तेथे ट्रान्झिस्टरचे विविध प्रकार आहेत सर्व प्रथम हा विशिष्ट ट्रान्झिस्टर एनमॉस ट्रान्झिस्टर नावाच्या एका विशिष्ट प्रकाराशी संबंधित आहे आणि एनमॉस ट्रान्झिस्टरमध्येसुद्धा असे बरेच प्रकार आहेत जिथे आपणास पॉसिटिव किंवा निगेटिव्ह T असू शकतो आणि साधेपणासाठी आणि हे देखील सर्वात सामान्यपणे वापरले गेलेले केस असल्यामुळे आपण थ्रेशोल्ड व्होल्टेज देखील पॉसिटिव आहे असे प्रकरण गृहित धरू जेणेकरून ते मॉस ट्रान्झिस्टरच्या वैशिष्ट्यांचा त्वरित सारांश असेल तर थोडक्यात आमच्याकडे कमीतकमी ऑपरेशनचे एक क्षेत्र आहे काही ऑपरेटिंग पॉईंट्सचे संच आहेत जिथे करंट जोरदारपणे VGS वर अवलंबून असतो परंतु VDS वर नाही जेव्हा आपल्याला ऍम्प्लिफायर बनवायचा असेल तेव्हा आपल्याला ते सेचूरेशन रिजनमध्ये ऑपरेटिंग पॉईंट सेट करावे लागेल स्मॉल सिग्नल मॉडेलमध्ये आपण पुढे जाऊ तसे हा मुद्दा स्पष्ट आणि अजून स्पष्ट होईल